नमस्कार आतापर्यंत आपण फ्लेक्सुरल बारच्या डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथच्या गणनेबद्दल चर्चा केली आहे आणि आपण पाहिले आहे की डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथची गणना करताना आपल्याला सेक्शनचे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस माहित असणे आवश्यक आहे आणि बिल्ट अप सेक्शनच्या बाबतीत आमच्याकडे कोडमध्ये प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस नाही तर आपल्याला प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसची गणना करणे आवश्यक आहे आणि एका विभागाचे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस जाणून घेण्यासाठी आपल्याला हे कसे मोजायचे हे माहित असणे आवश्यक आहे की त्यामागील सिद्धांत काय आहे आणि ज्याची मी आज चर्चा करेन आणि एका व्यायाम उदाहरणाद्वारे त्यावर चर्चा केली जाईल तर प्रथम मी व्यायामाचे एक उदाहरण बघेन आणि मी एका विभागाच्या प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसची गणना कशी करायची ते बघेन मग जसजसा वेळ मिळेल तसतसे मी आणखी एक उदाहरण पाहू जिथे आपण हे दर्शवू की समजा जर बीमवर भार खूप जास्त असेल किंवा विभाग खूप लांब असेल तर माफ करा की मेंबर खूप लांब आहे तर बेंडिंग मोमेंट खूप जास्त आहे तर अशा ठिकाणी कधीकधी आवश्यक विभाग मॉड्यूलस काळजी घेण्यास सक्षम नसेल तर उपलब्ध विभागात पुरेसे नसेल याचा अर्थ जे काही सेक्शन मॉड्युलस आवश्यक आहे उपलब्ध सेक्शनमध्ये तितके सेक्शन मॉड्युलस नसतात म्हणून जेव्हा आवश्यक विभाग मॉड्युलस आवश्यक असेल म्हणजे उपलब्ध विभागापेक्षा तुलनेने जास्त असेल तेव्हा आपल्याला बिल्ट अप विभागाकडे जावे लागेल याचा अर्थ सेक्शन मॉड्युलस वाढवण्यासाठी आणि तितका भार सांभाळण्यासाठी आपल्याला सेक्शनच्या वरच्या किंवा वरच्या आणि तळाशी काही प्लेट्स वापराव्या लागतील तर सेक्शन मॉड्युलस कसे वाढवायचे आणि आवश्यक प्रमाणात भार सहन करण्यासाठी प्लेटची जाडी आणि रुंदी कशी ठरवायची हे त्या उदाहरणाद्वारे दर्शविले जाईल तर आज आपण या दोन उदाहरणांमधून जाऊ तर प्रथम आपण प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसच्या गणनेबद्दल चर्चा करूया येथे तुम्हाला दिसेल की आपण एक उदाहरण दिले आहे जे I विभाग ISLB 300 आहे आपल्या ला कमकुवत आणि म्हणजे कमकुवत आणि मजबूत अक्ष कमकुवत आणि मजबूत अक्षाबद्दल प्लास्टिक विभाग मॉड्युलस शोधण्याची आवश्यकता आहे याचा अर्थ y y बद्दल आणि z z बद्दल हा विभाग म्हणतो की आपण z z म्हणू शकतो आणि हा विभाग y y बरोबर आहे तर आपल्याला या IS LB 300 चे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस शोधावे लागेल आणि म्हणून आपण या उदाहरणातून जाऊया समजा हा एक I विभाग आहे ज्याची परिमाणे दिली गेली आहेत समजा ISLB 300 साठी आपल्याला माहित आहे की एकूण खोली 300 आहे समजा हे d बरोबर करूया तर एकूण खोली म्हणजे प्रतलाची रुंदी b f आहे प्रतलाची जाडी t f आहे जाळीची जाडी t डब्ल्यू आहे तर हा तर आता हा एक सममितीय I विभाग आहे तर त्याचा क्षेत्रफळ अक्ष सुमारे zz आणि yy इतका आहे जो विभागाच्या केंद्रबिंदूमधून जाईल तर आपण असे म्हणू शकतो की जर हा विभागाचा केंद्रबिंदू असेल तर zz अक्षासाठी zz अक्षाबद्दल आपल्याला प्लास्टिक विभाग मॉड्युलस शोधावा लागेल याचा अर्थ प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस म्हणजे प्रथम आपल्याला या फ्लॅंजचे सेक्शन मॉड्युलस शोधावे लागेल तर या फ्लॅंजचे क्षेत्रफळ किती असेल ते टक्के आहे म्हणजे ते न्यूट्रल अक्षापासून cg अंतर आहे तर हे अंतर आह असेल हे एकूण d आहे तर हे अंतर d वजा 2 f भागिले 2 असावे तर याचा अर्थ असा की d भागिले 2 वजा हे d भागिले 2 वजा t f भागिले 2 बरोबर आहे म्हणजे d वजा t f भागिले 2 बरोबर बरोबर d वजा t f भागिले 2 ठीक आहे d वजा t f भागिले 2 तर हा एक तर मला या ब्लॉकचे सेक्शन मॉड्युलस गुणिले 2 शोधावे लागेल कारण या ठिकाणी देखील ते या क्षेत्राचे सेक्शन मॉड्युलस असेल तर हे त्यातील क्षेत्र cg असेल तर cg जर ते येथे असेल तर हे अंतर d भागिले 2 वजा t f d भागिले 2वजा t f भागिले 2 असेल बरोबर तर अशा प्रकारे आपण सेक्शन मॉड्युलस शोधू तर जर मी आता विभाग मॉड्युलस शोधण्याचा प्रयत्न केला तर z f सॉरी z p z म्हणा तर z p z हे b f गुणिले t f असेल हे फ्लॅंजचे क्षेत्रफळ गुणिले फ्लॅंजचे c g आणि विभागातील c g दरम्यानचे अंतर आहे जे d वजा t f भागिले 2 बरोबर d वजा t f भागिले 2 म्हणजे d भागिले 2 वजा t f भागिले 2 गुणिले 2 भागिले 2 गुणिले 2 तर हे फ्लॅंजचे सेक्शन मॉड्युलस आणि वेव्हचे सेक्शन मॉड्युलस आहे तर वेव्हचे क्षेत्रफळ d भागिले 2 वजा t f असेल ही उंची गुणिले जाडी आहे t डब्ल्यू गुणिले c जी असेल d भागिले 2 वजा t f भागिले 2 बरोबर तर हे एका बाजूच्या वेव्ह चे क्षेत्रफळ गुणिले अंतर cg अंतर असेल तर दोन बाजूंनी त्याचा 2 ने गुणाकार केला जाईल बरोबर तर शेवटी z p z मूल्य सोपे केल्यानंतर आपल्याला b f गुणिले t f गुणिले d वजा t f अधिक t डब्ल्यू गुणिले d वजा 2 t f संपूर्ण वर्ग भागिले 4 मिळेल तर z p z आपण असे शोधू शकतो त्याचप्रमाणे आपण z p y चे मूल्य शोधू शकतो तर zpy साठी पुन्हा आकृती काढूया आणि क्षेत्र आणि त्याचे cg अंतर शोधण्याचा प्रयत्न करूया तर हा I विभाग आहे आणि आता y y बद्दल आपल्याला योग्य शोधायचे आहे तर y y बद्दल जर आपल्याला कळले तर आपण प्रथम हे ठीक आणि हे बरोबर शोधू तर यासाठी आपण शोधू शकतो तर ह्या फ्लॅंजचे क्षेत्रफळ b f भागिले 2 गुणिले t f असेल b f भागिले 2 गुणिले t f आणि c g अंतर येथून असेल ते b f भागिले 4 असेल बरोबर कारण एकूण b f भागिले 2 आहे तर त्यातील अर्धा भाग b f भागिले 4 असेल आणि या भागासाठी c g या बाजूच्या मध्यभागी असेल तर यासाठी cg अंतर आपण शोधू शकतो ठीक आहे तर ते tw भागिले 2 भागिले 2 असेल म्हणजे tw भागिले 4 म्हणून आपण zpy देखील शोधू शकतो तर झेड पी वाय हा 4 मध्ये या विभागाचा प्लास्टिक विभाग मॉड्यूलस असेल कारण म्हणून हे 1 2 3 4 आहे तर b f भागिले 2 गुणिले t f हे न्यूट्रल अक्षापासून c g अंतरावर असलेले क्षेत्र आहे जे b f भागिले 4 गुणिले 4 बरोबर अधिक वेव्हचे क्षेत्र d वजा 2 t f असेल जे खोली गुणिले tw भागिले 2 गुणिले tw भागिले 4 बरोबर आणि गुणिले 2 बाजूला आहे तर 2 मध्ये तर सरलीकरणानंतर आपण b f t f गुणिले b f वर्ग भागिले 2 अधिक d वजा 2 t f गुणिले t डब्ल्यू वर्ग भागिले 4 शोधू शकतो तर z p y मूल्य आपण शोधू शकतो तर याचा अर्थ असा आहे की येथे आपण पाहिले आहे की I विभागासाठी x अक्ष किंवा zz अक्ष आणि y अक्षांविषयी प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसची गणना कशी करावी तर या विशिष्ट ठिकाणी आपल्या कडे हा डेटा आहे जसे की 0 369 वरISLB 300 साठी D 300 च्या बरोबरीचा आहे या विभागासाठी 0 369 किलो न्यूटन प्रति मीटर d हे 300 मिलीमीटरच्या बरोबरीचे आहे tw हे 6 7 मिलिमीटर च्या बरोबरीचे आहे आणि bf बरोबर 150 tf बरोबर 9 4 मिलिमीटर तर या डेटावरून आपण z अक्षाबद्दलच्या प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसचे मूल्य शोधू शकतो जे z p f आहे तर z p f हे b f गुणिले t f गुणिले d वजा t f अधिक t डब्ल्यू गुणिले d वजा 2 t f वर्ग भागिले 4 असेल तर b f चे मूल्य 150 आणि t f चे मूल्य 9 असे ठेवा 4 डी म्हणून 300 टी डब्ल्यू म्हणून 6 7 आणि गणना केल्यानंतर आपण 542 म्हणून z p z शोधू शकतो 2 गुणिले 10 घन मिलीमीटर घन त्याचप्रमाणे z p y मूल्य जे आपण शोधू शकतो ते t f गुणिले b f वर्ग भागिले 4अधिक d वजा 2 t f गुणिले t w वर्ग भागिले 4 असेल तर फ्लेंजची जाडी 9 होती फ्लॅंजची रुंदी 4 गुणिले 150 गुणिले 4 माफ करा भागिले 2 हे भागिले 2 अधिक 300 वजा 2 गुणिले 9 आहे 4 गुणिले 4 गुणिले 6 7 बरोबर तर याची गणना केल्यानंतर आपण z p y चे मूल्य 108 9म्हणून गुणिले 10 घन मिलीमीटर घन तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती विभाग मॉड्युलस म्हणजे दिलेल्या विभागाचा प्लास्टिक विभाग मॉड्युलस शोधू शकते आणि हे ज्ञान उपयुक्त आहे म्हणजे मेंबर च्या बाजूच्या आकृतीच्या बेंडिंग स्ट्रेंथ ची गणना करण्यासाठी उपयुक्त ठरेल आता मी आणखी एक उदाहरण पाहणार आहे जिथे उपलब्ध विभाग कमी उपलब्ध नाही तर विभाग आवश्यक विभागापेक्षा कमी आहे तर तेथे आपल्याला विभागावर विशिष्ट प्लेट प्रदान करणे आवश्यक आहे आणि आपल्याला त्या प्लेटची जोड करून विभाग मॉड्युलस वाढवावा लागेल तर या उदाहरणाद्वारे आपण प्लेटची जाडी आणि रुंदी कशी ठरवायची ते पाहू म्हणजे प्लेटचे परिमाण ज्यासाठी बीमवरील आवश्यक भार मूळासह सहन केला जाऊ शकतो येथे आपण पाहतो की असे उदाहरण दिले आहे जे 8 मि चा स्पष्ट विस्तार असलेला आणि 200 मिलिमीटर रुंद बीयरिंगवर विसंबून असलेला स्टीलचा बीम आहे तर बेअरिंगची लांबी 200 मिमी आहे आणि स्पष्ट कालावधी 8 मिमी आहे बीमचे अंतर 3 मीटर आहे आणि बीम 4 5 खंडाच्या वजनासह किलो न्यूटन प्रति चौरस मीटर चा मृत भार वाहून नेतात बीमवर लादलेला भार 13 25 किलो न्यूटन प्रति मीटर चौरस आणि बीमची खोली 500 मिमी पर्यंत मर्यादित आहे म्हणजे उपलब्ध बीमची खोली 500 मिमीपेक्षा कमी आहे तर आपल्याला या परिमाणासह प्रतिबंधित करावे लागेल आणि स्टीलची ताकद 250 न्यूटन प्रति मिलिमीटर चौरस आहे आणि त्याला बाजूकडून आधार दिला जातो तर ही दिलेली गोष्ट आहे ज्याद्वारे आपल्याला विभागाचा आकार शोधावा लागेल तर यासह आपण असे लिहू शकतो की एकूण भार 4 5 अधिक 13 25 एकूण भार जो मृत भार अधिक लादलेला भार 4 5 अधिक 13 25 म्हणजे एकूण भार 17 75 किलो न्यूटन प्रति चौरस मीटर आणि बीम 3 मीटरच्या अंतराने 3 मीटरच्या अंतराने आहेत तर प्रति मीटर धावण्याचा भार 3 गुणिले असेल तर प्रति एकक मीटर भार म्हणजे प्रति मीटर मीटर भार असेल म्हणजे डब्ल्यू 17 75 गुणिले 3 हे प्रभाव क्षेत्र आहे तर ते 1353 25 किलो न्यूटन प्रति चौरस मीटर होत आहे तर एकूण घटक भार पुन्हा आपण एकूण घटक भार म्हणजे w u घटक भार शोधू शकतो तर ते 1 5 गुणिले 53 25 कारण तो मृत भार आणि लादलेला भार आहे तर भार घटक 1 तर हे जवळजवळ 80 किलो न्यूटन प्रति मीटर येत आहे आणि प्रभावी कालावधी कालावधीची लांबी 8 मीटर अधिक बेअरिंगची लांबी 2 बाजूंना दिली गेली होती तेथे बेअरिंगची लांबी 200 मिमी आहे तर येथून ते 100 आहे आणि येथून ते 100 आहे तर एकूण लांबी स्पष्ट कालावधीची लांबी अधिक बेअरिंगची लांबी 2 ने अधिक बेअरिंगची लांबी 2 ने असेल तर 8 अधिक 2 गुणिले 0 1 ठीक आहे तर प्रभावी लांबी 8 2मीटर होत आहे 2 तर जास्तीत जास्त मोमेंट मध्य कालावधीवर असेल कारण तो फक्त सपोर्टेड बीम आहे तर आपण विचार करू शकतो की जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट WL स्क्वेअर बाय 8 WL स्क्वेअर बाय 8 असेल तर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट 80 गुणिले L म्हणजे 8 2 चौरस भागिले 8 म्हणजे 672 8 किलो न्यूटन मीटर त्याचप्रमाणे अभिक्रिया म्हणजे आधार म्हणजेच अभिक्रिया म्हणजे आधार किंवा शिअर फोर्स जी WL बाय 2 असेल तर 8 2 गुणिले 80 भागिले 2 म्हणजे 320 किलो न्यूटन तर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट 672 8 किलो न्यूटन आणि कमाल शिअर फोर्स 328 किलो न्यूटन आहे आता अंदाजे विभागाचा आकार शोधण्यासाठी आपल्याला आवश्यक विभाग मॉड्युलस शोधावा लागेल तर ते करण्यासाठी आपण Z p Z p मूल्य शोधू शकतो जे आपल्याला माहित आहे की आपण Z p ला m भागिले f y भागिले गॅमा m 0 म्हणून शोधू शकतो याचा अर्थ जर मी m आणि f y चे मूल्य ठेवले तर मला आवश्यक Z p 2960 सापडेल 32 गुणिले 10 घन मिलिमीटर घन उजवीकडे तर प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस 2960 32आवश्यक आहे गुणिले 10 घन मिलीमीटर घन आता खोलीचे निर्बंध 500 मिमी म्हणून दिले गेले आहेत जास्तीत जास्त खोली 500 मिमी आहे म्हणून आपण SP 6 पाहू शकतो आणि आपण एक विभाग शोधू शकतो आता जेव्हा आपण SP 6 कडे पाहतो तेव्हा आपल्याला असे दिसते की 500 मिमी खोलीखालील सर्वात मोठे प्लास्टिक मॉड्यूल सेक्शन मॉड्यूलस 0 907 वर ISHB 450 आहे बरोबर सर्वात मोठे सेक्शन मॉड्युलस जे आपण 500 पेक्षा कमी खोलीच्या निर्बंधासह साध्य करू शकतो ते ISHB 450 आहे जेथे सेक्शन मॉड्युलस 2030 95 सेक्शन मॉड्युलस म्हणजे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस ठीक आहे तर ISHB 450 चे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस हे होत आहे आणि आपण या आकाराच्या पलीकडे जाऊ शकत नाही कारण कमाल खोली 500 मिमी पर्यंत मर्यादित आहे म्हणून आपण जे करू शकतो ते आपण आवश्यक प्लास्टिक मॉड्युलस प्रदान करण्यासाठी अतिरिक्त प्लेटसह मजबूत करू शकतो म्हणजे आपल्याकडे 450 च्या खोलीचा आकार असलेला विभाग आहे आणि तो 500 पर्यंत जाऊ शकतो आणि 500 पर्यंत आपण हे आवश्यक सेक्शन मॉड्युलस साध्य करू शकत नाही म्हणजे जर मी 500 खोलीच्या काही I विभागाचा विचार केला तर आपण हे साध्य करू शकत नाही म्हणून आपण जे करत आहोत ते आपण 500 पेक्षा कमी विभाग घेत आहोत आणि आपण थोडी प्लेट बरोबर जोडत आहोत तर एकूण खोली 500 पेक्षा जास्त नसणे म्हणजे 500 पेक्षा कमी म्हणजे हे D आहे माफ करा कॅपिटल D तर आपण काय केले आहे I विभाग आम्ही 450 चा विचार केला आहे आणि आपण विशिष्ट प्लेटचा विचार करीत आहोत जेणेकरून विभागाची एकूण खोली 500 पेक्षा जास्त होणार नाही तर अतिरिक्त प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस म्हणजे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे तर यासाठी आपण काय पाहू शकतो की ISHB 450 साठी सेक्शन मॉड्युलस 2030 95 आहे आणि आपल्याला 2960 32 ची गरज आहे तर अतिरिक्त प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस आपल्याला प्लेटच्या अतिरिक्त प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसद्वारे साध्य करावे लागेल तर अतिरिक्त प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस आवश्यक सेक्शन मॉड्युलस वजा 10 क्यूबमध्ये ISHB 450 साठी उपलब्ध सेक्शन मॉड्युलस असेल तर आपल्याला 929 37 गुणिले 10 क्यूब मिलीमीटर क्यूब सेक्शन मॉड्युलस म्हणून हे आहे तर आता मी प्लेटचे परिमाण शोधू शकतो आणखी एक गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे जास्तीत जास्त डिफ्लेक्शिन योग्य काय असेल तर जास्तीत जास्त अलोवेबल असलेले डिफ्लेक्शिन म्हणजे प्रभावी कालावधी 8200 बाय 360 जास्तीत जास्त विक्षेपण ज्याला अनुमती दिली जाऊ शकते ते 22 78 मिलीमीटर येत आहे तर हे अलोवेबल डिफ्लेक्शन आहे आणि आपल्याला माहित आहे की एखाद्या मेंबर च्या कमाल डिफ्लेक्शन मध्ये येणारे जास्तीत जास्त डिफ्लेक्शन किती आहे ज्याची आपण गणना करू शकतो आता यावरून जर आपण जास्तीत जास्त अलोवेबल असलेल्या डिफ्लेक्शन मध्ये जास्तीत जास्त डिफ्लेक्शन सह समतुल्य केले तर मी I चे मूल्य म्हणजे मूल्य शोधू शकतो आता या ठिकाणी आवश्यक I शोधण्यासाठी आपण या अधिकाराची बरोबरी करू शकतो आता समजा या ठिकाणी जर हे wअसेल आणि जर लांबी l असेल तर आपल्याला माहित आहे की डेल्टा 5 बाय 384 इनटू wl टू द पॉवर 4 बाय EI बरोबर आहे किंवा मी शोधू शकतो की आय 5 बाय 384 गुणिले wl घातांक 4 बाय E गुणिले डेल्टा बरोबर आहे आता हा डेल्टा म्हणजे याडेल्टा प्रदेशाला या 22 78 पर्यंत परवानगी दिली जाऊ शकते तर यातून मी विभागाचा आवश्यक I शोधू शकतो तर जर मी हे मूल्य ठेवले तर डब्ल्यू 53 25 म्हणून मोजले गेले 5 आणि लांबी 82 बरोबर आहे आणि E 2 गुणिले 10 गुणिले 5 गुणिले डेल्टा हे अलोवेबल डिस्प्लासमेंट 22 78 आहे आता लक्षात ठेवा की हे w म्हणजे सेवा भार आणि अनफॅक्टर्ड भार आहे कारण डिफ्लेक्शन तपासणी अनफॅक्टर्ड भाराद्वारे करावी लागते तर यावरून मी शोधू शकतो की I हा 6 8 8 0 7 गुणिले 10 ते पॉवर 4 मिलिमीटर आहे तर आपल्याला 2 अटी मिळाल्या ज्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत एक म्हणजे विभाग मॉड्युलस म्हणजे लवचिक माफ करा एक विभागाचा जडत्वाचा मोमेंट आहे जो मर्यादेच्या आत डिफ्लेक्शन प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक आहे आणि दुसरा प्लास्टिक विभाग मॉड्युलस आहे ज्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक आहे तर हे दोन आपल्याला तपासण्याची गरज आहे तर आता आपण काय करू शकतो हे आपण गृहीत धरू शकतो कारण आपल्याला प्लेटची जाडी आणि प्लेटचे परिमाण माहित नाही तर आपण यापैकी कोणतेही एक गृहीत धरू शकतो उदाहरणार्थ प्लेटची जाडी 14 मिमी बरोबर समजा ही पुन्हा एक पूर्णपणे चाचणी आणि त्रुटी पद्धत आहे याचा अर्थ आपल्याला रुंदीच्या गृहीत मूल्यापासून जाडी शोधावी लागेल किंवा आपल्याला जाडीच्या गृहीत मूल्यापासून रुंदी शोधावी लागेल तर जर आपण प्लेटची जाडी 14 मिमी म्हणून गृहीत धरू शकलो तर बीमची एकूण खोली 450 अधिक 14 गुणिले 2478 मिमी असेल तर बीमची एकूण खोली 500 मिमीपेक्षा कमी आहे तर यासह आपण प्लेटच्या मध्य ते मध्य दरम्यानचे अंतर बरोबर आणि अंतर वापरून पाहू शकतो जे असे म्हणा की प्लेटच्या मध्य ते मध्य दरम्यानचे अंतर 450 अधिक 14 आह 464 464 असेल म्हणजे जर आपल्याकडे असा आय विभाग असेल आणि जर आपल्याकडे प्लेट असेल तर प्लेटच्या मध्य ते मध्य दरम्यानचे अंतर जे आपण dp म्हणून सांगत आहोत ठीक आहे तर जर आपल्याकडे हे असेल तर प्लेटचे आवश्यक क्षेत्र कारण प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसपासून प्लेटचे आवश्यक क्षेत्र आपण सेक्शन मॉड्युलस म्हणून शोधू शकतो जे अतिरिक्त सेक्शन मॉड्युलस आहे जे प्लेटद्वारे प्राप्त करावे लागेल माफ करा 10 क्यूब भागिले 464 बरोबर कारण आपल्याला अतिरिक्त सेक्शन मॉड्युलस म्हणून प्लेटचे सेक्शन मॉड्युलस शोधणे आवश्यक आहे जे आपल्याला योग्यरित्या प्राप्त करणे आवश्यक आहे तर आपल्याला माहित आहे की प्लेटचे सेक्शन मॉड्युलस हे येथून cg अंतरावरचे क्षेत्रफळ असेल ठीक आहे त्यामुळे त्यापासून जर आपण बरोबरी केली तर आपण योग्य क्षेत्र शोधू शकतो तर क्षेत्र 2003 असेल प्लेटचे क्षेत्रफळ 2003 मिलीमीटर वर्ग आहे आता आपण विशिष्ट क्षेत्र प्रदान करू शकतो असे म्हणूया की आपण 2200 मिलीमीटर चौरस असे म्हणूया आता प्लेटच्या b रुंदीच्या प्लेटची रुंदी 2200 भागिले 14 असेल त्यामुळे ती 158 होत आहे तर आपण 200 बरोबर म्हणूया तर शेवटी प्लेटचा आकार 200 बाय 14 असेल तर आपण प्लेटचा आकार 214 म्हणून वापरू शकतो आणि नंतर संपूर्ण विभागाचे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस आपण शोधू शकतो ते 2030 95 गुणिले 10 क्यूब अधिक हा I विभागाचा विभाग मॉड्युलस आहे नंतर 200 गुणिले 14 हे क्षेत्र गुणिले cg अंतर 464 गुणिले 2 गुणिले 2 आहे ठीक आहे तर एकूण प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस 3330 गुणिले 10 क्यूब म्हणून येत आहे जे 2960 32 गुणिले 10 घन येत असलेल्या आवश्यक सेक्शन मॉड्युलसपेक्षा जास्त आहे तर आपण आधी 2960 32 वर मोजलेले आवश्यक सेक्शन मॉड्युलस आपण काय पाहू शकतो आणि आपण सेक्शन मॉड्युलस 3330 प्रदान करीत आहोत जे वरच्या आणि खालच्या उजव्या बाजूला असलेल्या या अतिरिक्त प्लेटद्वारे यापेक्षा मोठे आहे तर आता सेक्शन मॉड्युलसच्या दृष्टिकोनातून हे ठीक आहे आता आपल्याला डिफ्लेक्शन योग्य तपासावे लागेल तर यासह आपल्याला डिफ्लेक्शन ठीक आहे की नाही हे तपासावे लागेल तर येथे आपण पाहू शकतो की जास्तीत जास्त Iz ची आवश्यकता 68807 होती बरोबर ही आवश्यकता आहे आणि ISHB 450 या भूमिका विभागाद्वारे प्रदान केलेले Iz 40349 आहे 9 मिलिमीटर ते पॉवर 4 बरोबर तर जास्तीत जास्त Iz आपल्याला हे प्रदान करणे आवश्यक आहे तर प्लेटद्वारे प्रदान केलेले Iz हे असे असले पाहिजे की प्लेटचे Iz हा R स्क्वेअर असेल 2 गुणिले 200 गुणिले 14 गुणिले आर स्क्वेअर आर म्हणजे 225 अधिक 7 बरोबर म्हणजे 30141 गुणिले 10 गुणिले पॉवर 4 बरोबर तर बिल्ट अप सेक्शनचा एकूण Iz हा ISHB 450 चा Iz अधिक प्लेटचा Iz असेल म्हणजे 40349 9 अधिक 30141 गुणिले 10 ते शक्ती 4 बरोबर जे 70490 9 गुणिले 10 गुणिले 4 जे आवश्यक I z पेक्षा मोठे आहे जे 68807 गुणिले 10 गुणिले 4 आहे तर आपण विभाग अशा प्रकारे प्रदान करीत आहोत की त्याचा आयझेड 70490 आहे आणि आपली आवश्यक Iz 68807 होती तर डिफ्लेक्शन दृष्टिकोनातून विभाग ठीक आहे ISHB 450 विभागाच्या बीमचा मोमेंट वहन क्षमता म्हणजे 2030 95 गुणिले 10 घन गुणिले 250 गुणिले 1 1हे आपण शोधू शकतो तर ही ISHB 450 ची मोमेंट कॅरींग क्षमता आहे म्हणजे रोल सेक्शन ISHB 450 ची विशिष्ट मोमेंट कॅरींग क्षमता आहे जी 461 म्हणून मोजली जाऊ शकते 58 किलो न्यूटन मीटर बरोबर आता बीमसाठी पहा की बेंडिंग मोमेंट बदलत आहे आणि जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट मध्यभागी येत आहे आणि जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट ची काळजी घेण्यासाठी त्या बेंडिंग मोमेंटला सामावून घेण्यासाठी आपल्याला एक विभाग प्रदान करणे आवश्यक आहे ज्यामध्ये I विभाग आणि त्या क्षणाचा सामना करण्यासाठी काही अतिरिक्त प्लेटचा समावेश आहे

पण मोमेंट स्थिर नाही तो बदलत आहे आणि आधारावर 0 होत आहे तर आपल्याला विभागाच्या संपूर्ण लांबीमध्ये प्लेट प्रदान करण्याची आवश्यकता नाही कारण अनावश्यक प्रदान केले जाईल कारण ISHB 450 असलेला I विभाग 461 5 किलो न्यूटन मीटर घेऊ शकतो तर हा मोमेंट किती अंतरावर विकसित होत आहे हे आपण शोधू शकतो की आपण हा ISHB विभाग प्रदान करू शकतो त्यानंतर आपण प्लेट प्रदान करू शकतो तर हे अंतर शोधण्यासाठी आपण m समतुल्य करू शकतो जे सपोर्ट R गुणिले x वजा W x वर्ग भागिले 2 वर प्रतिक्रिया शक्ती म्हणण्याइतके आहे तर जर मी ते मूल्य ठेवले तर 461 58 गुणिले 10 गुणिले 6 ही R e ते x च्या बरोबरीची आहे तर 328 गुणिले 10 घन गुणिले x वजा 80 गुणिले 10 घन गुणिले x वर्ग भागिले 2 बरोबर तर मी सर्व न्यूटन मिलीमीटर बनवत आहे तर यावरून मी x 6397 आणि 1803 05 म्हणून शोधू शकतो बरोबर तर मी शोधू शकतो की x 1803 05 असेल ठीक आहे याचा अर्थ असा की मी 1800 मि असे म्हणू शकतो की मी फक्त I विभाग देऊ शकतो आणि त्यानंतर मी बिल्ट अप विभाग देऊ शकतो तर अशा प्रकारे मी स्टीलच्या योग्य वापराची अर्थव्यवस्था बनवू शकतो तर प्रत्यक्षात प्लेट गर्डरमध्ये ही संकल्पना वापरली जाईल जेणेकरून एका विशिष्ट विभागात आपण बेंडिंग मोमेंट चा सामना करण्यासाठी आवश्यक प्रमाणात स्टील प्रदान करू आणि बेंडिंग मोमेंट च्या आवश्यकतेनुसार विभागाचा आकार वाढवत किंवा कमी करत राहू तर आज आपण याचा समारोप करूया आभारी आहे